नमस्कार मागच्या भागात आपण 3 फेज सर्किटच्या फेज सिक्वेन्स बद्दल चर्चा केली आपण आपली चर्चा त्या भागापासून पुढे सुरू ठेवूया आणि पुढे पाहूया जेव्हा आपण 3 फेज व्होल्टेज सोर्स सिक्वेन्सबद्दल बोलतो तेव्हा आपण दोन सिक्वेन्सच्या शक्यता बद्दल चर्चा केली पहिल्या सिक्वेन्समध्ये आपण चर्चा केली त्याला आपण म्हणतो abc किंवा पॉझिटिव्ह सिक्वेन्स येथे रेफरन्स व्होल्टेज म्हणजेच Van हा Vbn पेक्षा 120 डिग्रीने पुढे जात आहे आणि Vbn हा Vbnपेक्षा 120 डिग्रीने पुढे जात आहे तर आपण लिहू शकतो VanVp∠0° VbnVp∠ 120° VcnVp∠ 240°Vp∠120° अशा केसमध्ये जर तुम्ही पाहिले तर abc सिक्वेन्स हा घडाळ्याच्या दिशेने फिरत आहे आणि तो जनरेटरच्या रोटर फिरण्याच्या दिशेने आहे आता पुढील पॉसिबल कॉम्बिनेशन हे abc सिक्वेन्स ज्याला आपण निगेटिव्ह abc म्हणू शकतो तर अशा केसमध्ये काय होईल की तुमचा रेफरन्स फेजर Van हा Vcn पेक्षा पुढे आणि Vcn हा Vbn पेक्षा 120 डिग्रीने पुढे असेल तर आपण लिहू शकतो VanVp∠0° VcnVp∠ 120° VbnVp∠ 240°Vp∠120° अशा केसमध्ये जर तुम्ही फेज सिक्वेन्स abc पाहिला तर तो रोटरच्या फिरण्याच्या उलट दिशेला फिरत असेल आता आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे जनरेटर कनेक्शन 3 फेज लोड तुम्ही म्हणू शकता हा स्टार कनेक्टेड आहे किंवा डेल्टा कनेक्टेड आहे आणि ते त्या पर्टिक्युलर लोडसाठी कोणत्या प्रकारचे एंड ऍप्लिकेशन संबंधित आहे यावर अवलंबून असते त्यामुळे तुमच्याकडे वाय कनेक्ट केलेले स्टार कॉम्बिनेशन न्यूट्रलसह लोड कंपोनेंट जोडलेले असतील ते उपलब्ध असू शकतात किंवा उपलब्ध नसू शकतात तुमच्याकडे नेहमी न्यूट्रल फिजिकली प्रेझेंट असेल हे आवश्यक नाही आणि कनेक्शनपर्यंत पोहोचता येईल म्हणून येथे तुमच्याकडे लोडसाठी 3 फेज 3 वायर सिस्टम असू शकते किंवा तुमच्याकडे लोडसाठी 3 फेज 4 वायर सिस्टम असू शकते आता पुढील कॉम्बिनेशन हे डेल्टा कनेक्शन असेल तर येथे डेल्टा कनेक्शन कन्फिगर केले आहे तुम्ही पाहू शकता abc हे ट्रायंग्युलर फॅशन मध्ये कनेक्टेड आहेत आणि तुमचा फेज ABC हा लोडपासून घेतलेला आहे आणि जर तुम्ही ही ठराविक रचना बघितली तर तुम्ही न्यूट्रल कनेक्शन घेऊ शकत नाही कारण जेव्हा लोड डेल्टा कनेक्टेड आहे तेव्हा तेथे न्यूट्रल कनेक्शन अशक्य आहे येथे असणारे हे स्टार्ट कनेक्टेड आहे की डेल्टा कनेक्टेड आहे हे अनबॅलन्स असेल तसेच त्याचा इंम्प्पिडन्स सारखा नसेल आणि फेज सिक्वेन्स आऊट ऑफ फेज असेल तुमच्याकडे मागं मॅग्नेट्यूड आणि फेज या दोन्हीपैकी कोणतेही एक हे एकतर आऊट ऑफ फेज असेल किंवा दोन्हीसुद्धा आऊट ऑफ फेज असेल जेव्हा लोड हा बॅलेन्स असेल याचा अर्थ फेज इंम्प्पिडन्सचा तिन्ही लेग मधील लोड सारखाच आणि इन फेज असेल फेजच्या मदतीने असलेले सारखे लेग म्हणजे इन फेज होय बॅलेन्स स्टार कनेक्टेड आणि वाय कंनेक्टेड केसमध्ये लोड तुम्हाला Z1 Z2 Z3 सारखेच मिळेल तुमच्याकडे ZYअसेल तर ZYहा फेजर कॉन्टिटी त्यामुळेच तुम्हाला मॅग्नेट्यूड बरोबर फेज हा तिन्ही लेगमध्ये सारखाच मिळेल बॅलेन्स डेल्टा कनेक्शन केसमध्ये तुमच्याकडे ZaZbZcZ∆आहे तर स्टार कनेक्शनसाठी आपण इंडिव्हिज्युअल लेग इंम्प्पिडन्स ZYचा निर्देश करूया आता डेल्टा कनेक्शन केसमध्ये तुम्ही Z∆निर्देश करा तर आपण याआधीच्या लेक्चरमध्ये स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मेशन बाबत चर्चा केली स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मेशनच्या आधारे आपण Z∆3ZYआधीच सिद्ध केले या केसमध्ये जेव्हा तुम्ही डेल्टा कनेक्शनचे स्टार कनेक्शनमध्ये ट्रान्सफॉर्मेशन केले त्याचप्रमाणे ZY13Z∆जर तुम्ही जोडले जर तुम्ही स्टार कनेक्टेड लोड हा डेल्टा कनेक्टेड लोड मध्ये ट्रान्सफॉर्म केला तर तुम्ही म्हणू शकता स्टार कनेक्टेड किंवा वाय कनेक्टेड लोड आपण डेल्टा कंनेक्टेड लोड मध्ये ट्रान्सफॉर्म करू शकतो तसेच स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मच्या मदतीने उलट सुलट करू शकता ज्याची आपण आधीच चर्चा केले आहे आता तुमच्याकडे सोर्स आणि लोड हे दोन्ही स्टार किंवा डेल्टा कनेक्शनमध्ये 3 फेज कनेक्टेड आहेत तर त्यावरून तुम्हाला सोर्स आणि लोड यांच्या कनेक्शन मध्ये चार कॉम्बिनेशन मिळतील जे असे असतील Y Y कनेक्शन म्हणजेच Y सोर्स कनेक्शन Y लोड कनेक्शन सोबत Y ∆ कनेक्शन ∆ ∆ कनेक्शन 4 ∆ Y कनेक्शन आता एक महत्वाची नोंद करण्याची गोष्ट म्हणजे बॅलेन्स डेल्टा कनेक्शन लोड हा बॅलेन्स Y कनेक्शन लोडपेक्षा सामान्य आहे कारण डेल्टा कनेक्शन लोडमध्ये प्रत्येक डेल्टा कनेक्टेड लोडच्या प्रत्येक फेजमधून लोड कनेक्शन किंवा लोड मिळवणे सोपे आहे हे वाय कनेक्टेड किंवा स्टार जोडलेल्या केसमध्ये सोपे नाही कारण प्रत्येक वेळी ते न्यूट्रल असेलच असे नाही जे कनेक्शनच्या बाहेरून सहज मिळते त्यामुळे बॅलेन्स डेल्टा कनेक्टेड लोड जास्त फिजीबल असतो ते रिकाँन्फिगर करणे किंवा कोणता एक लेग काढणे किंवा डेल्टा कंनेक्टेड लोडमध्ये बदल करणे आता दुसऱ्या बाजूला तुमच्याकडे डेल्टा कनेक्टेड सोर्स हा कॉमन प्रॅक्टिससाठी नसेल कारण जर तुमच्याकडे डेल्टा कनेक्टेड सोर्स असेल तर तुम्ही सर्क्युलेटिंग करंट बघाल कारण डेल्टा हे डेल्टा मेष बनवेल ज्यामुळे सोर्सकडे डेल्टा जाळ्यात करंट फिरताना दिसेल याचे कारण म्हणजे 3 फेज व्होल्टेज हा किंचित अस्थिर असणे तर त्यामुळे तुम्हाला करंट फिरतांना दिसेल आणि यामुळे जनरेटर कॉईल गरम होईल त्यामुळे आपण सामान्यतः सोर्स डेल्टा कनेक्शन टाळण्याचा प्रयत्न करतो आता एक उदाहरण घेऊया ज्यात आपल्याला काही व्होल्टेज सेटचे फेज सिक्वेन्स ठरवायचे आहेत जसे van200cos ωt10 vbn200cos ωt 230 vcn200cos ωt 110 तर प्रथम आपल्याला हे फेजर मध्ये कन्व्हर्ट करायचे आहे तर Van200∠10° Vbn200∠ 230° Vcn200∠ 110° आपल्याला दिसून येईल की Van हा Vcn पेक्षा 120° पुढे आहे आणि नंतर Vbn पेक्षा 120° पुढे आहे आपल्याकडे acb हा सिक्वेन्सआहे आता आपण कनेक्शनबाबत बोलूया आपण लोड आणि सोर्समधील Y Y Y Δ Δ Δ आणि Δ Y या 4 पॉसिबल कॉम्बिनेशन बद्दल चर्चा केली तर आपण प्रथम Y Y कनेक्शन मधील सोर्स आणि लोड याबद्दल बोलूया आपण Y Y कनेक्शन पासून चालू करत आहोत कारण कोणताही बॅलेन्स 3 फेज सिस्टीम ही Y Y सिस्टीम स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मेशन रिड्युस करून करू शकते म्हणूनच ही सिस्टीम एक प्रमाणे बॅलेन्स 3 फेज सिस्टीम सोडवण्यासाठी वापरली जाते आता बॅलेन्स 3 फेज Y Y सिस्टीम ही थ्री फेज अशी सिस्टीम आहे ज्यात बॅलेन्स Y कनेक्टेड सोर्स आणि बॅलेन्स Y कंनेक्टेड लोड आहे आता आपण 3 फेज 4 वायर Y Y जोडलेली सिस्टीम विचारात घेऊया जेथे स्टार किंवा Y कनेक्टेड लोड सोर्स कनेक्टेड आहेत जर तुम्ही आकृती बघाल तर हे कसे दिसेल सोर्स हा Y कनेक्टेड Van हा लोड फेजला इंटरनल रेझिस्टन्स किंवा इंटरनल इंम्प्पिडन्सच्या सोर्सला कनेक्टेड आहे आपण त्याला सोर्स इंम्प्पिडन्स म्हणू शकतो नंतर तुमच्याकडे ट्रान्समिशन लाईन इंम्प्पिडन्स आणि लोड इंम्प्पिडन्स असेल आता सोर्सची फेज A ही ट्रान्समिशन लाईनच्या माध्यमातून लोडच्या फेज A ला जोडलेली आहे त्याचप्रमाणे सोर्सची फेज B ही ट्रान्समिशन लाईनच्या माध्यमातून लोडच्या फेज B ला जोडलेली आहे आणि सोर्सची फेज C ही ट्रान्समिशन लाईनच्या माध्यमातून लोडच्या फेज C ला जोडलेली आहे आता सोर्स आणि लोड यांचा न्यूट्रल हा वायरने कनेक्टेड आहे ज्याचा इंम्प्पिडन्स Zn बरोबर आहे तर तुम्ही पाहू शकता हे 3 फेज 4 वायर मांडणी आहे जेथे ऍनॅलिसिस साठी सोर्स इंम्प्पिडन्स आणि वाहून नेणाऱ्या लाईनचा इंम्प्पिडन्स हा विचारात घेतलेला आहे आता Zs Zl आणि लोड इंम्प्पिडन्स ZL हे तीनही सिरीजमध्ये आहेत तुम्ही हे सगळे एकत्र करू शकता ZYZsZlZL असे मिळेल जसे Zs हा जनरेटरमध्ये असलेल्या फेज वाइंडिंगचा इटरनल इंम्प्पिडन्स दर्शवित आहे Zl हा सोर्स आणि लोड यांना जोडणाऱ्या लाईनचा इंम्प्पिडन्स आहे ZL हा लोडच्या प्रत्येक फेजचा इंम्प्पिडन्स आहे Zn हा न्यूट्रल लाईन चा इंम्प्पिडन्स आहे आता पावर सिस्टीम मधील Zsआणि Zl हे ZLपेक्षा लहान असतात आपण ZYZLअसे म्हणू शकतो जर वरील दिलेल्या प्रश्नांमध्ये सोर्स किंवा लाईन इंम्प्पिडन्स नसेल कोणताही इव्हेंट लंपिंग इंम्प्पिडन्स एकत्र करेल Y Y सिस्टीम कशी सोडवली जाऊ शकते हे आपण पुढे दाखवले आहे जर तुम्ही या केसमध्ये पाहिले तर आपण काय केले आहे आपण आधी दाखवल्याप्रमाणे येथे अरेंजमेंट सुधारित केलेली आहे आणि ट्रान्समिशन लाईनकरिता Zs Zl आणि इंम्प्पिडन्स ZY असे म्हणतो आता हे सुधारित आणि समजण्यासाठी सोपे आहे तुम्ही म्हणू शकता दोन्ही फेज या लोड आणि सोर्सला जोडलेले आहेत A हा A ला कनेक्टेड आहे B हा B लोडला कनेक्टेड आहे C हा C लोडला कनेक्टेड आहे तर आपण असे विचारात घेऊया की करंट जो वाहत आहे तो फेज A च्या सोर्स आणि लोडला Ia लाईनने जोडतो त्याचप्रमाणे फेज B सोर्स Ib लाईनने जोडतो आहे फेज C सोर्स Ic लाईनने जोडतो आहे असे मानूया की तेथे काही करंट In वाहत आहे जो न्यूट्रल वायरमुळे न्यूट्रल सोर्स ते न्यूट्रल लोडला जोडत आहे आपण पॉझिटिव्ह सिक्वेन्स विचारात घेतल्यामुळे सोर्स व्होल्टेजची व्हॅल्यू मिळेल VanVp ∠ 0° VbnVp ∠ 120° VcnVp ∠ 120° आता जर तुम्हाला लाईन टू लाईन व्होल्टेज शोधण्यास विचारले किंवा सिम्पल लाईन व्होल्टेज विचारले तर लाईन व्होल्टेज Vab Vbc किंवा Vca असेल याचाच अर्थ a फेज आणि b फेज मधील व्होल्टेज हा तुमचा Vab असेल नंतर b आणि c मधील व्होल्टेज हा Vbc असेल आणि याचप्रमाणे c आणि a मधील व्होल्टेज Vca असेल तर आता आपल्याला लाईन टू लाईन व्होल्टेज शोधण्याची गरज आहे किंवा आपण सहज म्हणू शकतो की लाईन व्होल्टेज VAB तुम्ही VAN प्लस VNB लिहू शकता VabVanVnbVan VbnVp∠0° Vp∠ 120° Vp112j323Vp∠30° त्याचप्रमाणे VbcVbnVncVbn Vcn3Vp∠ 90° VcaVcnVnaVcn Van3Vp∠ 210° असेल लाईन व्होल्टेजचे मॅग्नेट्यूड VL हे 3 पटीने तर फेज व्होल्टेजचे मॅग्नेट्यूड Vp असेल किंवा VL3Vp असेल आता जर तुम्ही पाहिले तर Vab हा Vbc पासून 120° ने पुढे आहे आणि Vbc हा Vca पासून 120° ने पुढे तर लाईन व्होल्टेज फेज व्होल्टेज प्रमाणे 0 आहे आता लाईन व्होल्टेज तुम्ही पाहू शकता जो फेज व्होल्टेजमुळे 30 डिग्रीने पुढे जात आहे तर आता आपण लाईन व्होल्टेज पाहू शकतो जो फेज व्होल्टेज मॅग्नेट्यूडच्या रूट 3 पटीने आहे आता जर आपण प्रत्येक फेजला KVL वापरला तर तुम्ही IaVanZY IbVbnZYVan∠ 120°ZYIa∠ 120° IcVcnZYVan∠ 240°ZYIa∠ 240° या व्हॅल्यू लिहू शकता आता येथे Ia फेजर कॉन्टिटी आहे तर Ia करंटचा अँगल Va च्या संदर्भात ZY च्या फेजर व्हॅल्यूवर अवलंबून राहील तर या ऍनॅलिसिसमध्ये आपल्याला ZYफेजर व्हॅल्यूबाबत काळजीपूर्वक राहिले पाहिजे तर आपल्याला Ia ची योग्य व्हॅल्यू फेजरच्या बाबतीत Va च्या संदर्भाने मिळेल तुम्ही या सगळ्याची बेरीज केली तर IaIbIc0 असे मिळेल म्हणून In IaIbIc0 किंवा VnNZnIn0 असे लिहूया आता जर In IaIbIc0 असेल तर न्यूट्रल करंट शून्य असेल अशा केसमध्ये सोर्स न्यूट्रल ते लोड न्यूट्रल मधील व्होल्टेज फरक बरोबर 0 असेल कारण येथे करंट वाहत नाही त्यामुळेच न्यूट्रल वायरच्या येथे व्होल्टेज हा शून्य असेल तर आपण न्यूट्रल लाईन काढून टाकू शकतो कारण तेथे करंट वाहत नाही न्यूट्रल लाईन काढून टाकूया आणि हे समजणे आर्थिकदृष्टया खूप महत्त्वाचे आहे जर ही संपूर्ण बॅलेन्स सिस्टीम असेल तर वायरची गरज नाही आणि आपण सोर्स ते लोडपर्यंत न्यूट्रल वायर लावण्याची किंमत वाचवू शकतो त्यामुळे लॉंग डिस्टन्स पावर ट्रान्समिशनमध्ये आपण जे कंडक्टर वापरतो ते तीनच्या पटीत असतात कारण आपण 3 फेज सिस्टीम बद्दल चर्चा करत आहोत त्यामुळे कंडक्टर हे तीनच्या पटीत असतील आणि म्हणूनच भूपृष्ठ हा न्यूट्रल कंडक्टरसारखा काम करेल पावर सिस्टिम मधील संपूर्ण सिस्टीम अशाप्रकारे ग्राउंडेट केलेली आहे की ती सर्व क्रिटिकल पॉईंटवर चांगली कामगिरी करेल कारण आपल्याला सिस्टीमची सुरक्षितता त्याबरोबरच जो व्यक्ती या पावर सिस्टीमवर काम करतो त्याच्या सुरक्षिततेची खात्री करायची आहे आता लाईन करंट हा प्रत्येक लाईनमधील करंट आहे या केसमध्ये फेज करंट सारखाच आहे कारण सोर्स आणि लोड यांच्यातील फेज करंट हा प्रत्येक फेजमध्ये सारखाच आहे आणि जेव्हा आपण Y Y जोडलेल्या सिस्टीमबद्दल बोललो तेव्हा आपण पाहिले की लाईन करंट हा फेज करंट एवढाच आहे तर आपण काय करुया आपण लाईन करंटसाठी एकच सबस्क्रिप्ट वापरूया आपण Iaa असे लिहू नये आपण लाईन करंटसाठी साधे Ia लिहूया कारण हे समजण्यासारखे आहे की करंट सोर्स हे लोडकडे वाहत आहे हे आपण बोलत आहोत त्यामुळेच आपण दुसरे सबस्क्रिप्ट काढून टाकले आहे त्यावरूनच आपण सरळ Ia लिहूया आता बॅलेन्स स्टार स्टार सिस्टीम ऍनॅलिसिससाठी दुसरा मार्ग हा की त्याला पर फेज मध्ये रूपांतर करणे कारण सिस्टीम ही पूर्णपणे बॅलेन्स आहे तुम्ही थ्री फेज सिस्टीम ही सिंगल फेज सिस्टीम मध्ये रूपांतर करू शकता जेव्हा तुम्ही थ्री फेज सिस्टीम रूपांतर करणार जी आपण चर्चा करत आहोत नंतर तुम्हाला दाखविल्याप्रमाणे सर्किट मिळेल येथे Van हे फेज व्होल्टेज लोड ZY ला लाईननी कनेक्टेड आहे तर एक लाईन ही सोर्स ची फेज A ते A यांना जोडते आणि लोड आणि नंतर दुसरी लाईन ही सोर्स न्यूट्रल आणि लोड यांना जोडते तर हे सिम्पल थ्री फेज Y Y जोडलेल्या सिस्टीमचे सिंगल फेज इक्विवलेंट ज्याबद्दल आपण चर्चा केली तर या केसमध्ये पुन्हा आकृतीवरून आपल्याला IaVanZY मिळाले आहे आपण फेज सिक्वेन्स इतर लाईन करंट मिळवण्यासाठी वापरूया कारण आपल्याला माहिती आहे फेज सिक्वेन्स हा ABC आहे आपण सहजपणे करंट Iaची व्हॅल्यू घेऊन Ib आणि Ic ची व्हॅल्यू मिळवू शकतो करंट Ia जो आपल्याला सिंगल फेज इक्विवेलेंटने मिळालेला आहे त्यावरून शोधू शकतो जोपर्यंत सिस्टीम बॅलेन्स आहे तोपर्यंत आपल्याला फक्त सिंगल फेज इक्विवेलेंट ऍनॅलिसिस करायचे आहे तर आपण म्हणू शकतो जर न्यूट्रल लाईन ही अस्तित्वात नसेल कारण की न्यूट्रल हा सिंगल फेज इक्विवेलेंट मिळवण्यासाठी वर्च्युअली कनेक्टेड आहे आजचे लेक्चर बंद करण्याआधी आपण एक उदाहरण घेऊया आपल्याकडे थ्री वायर स्टार स्टार कनेक्टेड सिस्टीम आहे जी आकृतीत दाखवली आहे त्यामुळे आपल्याकडे सोर्स हा पूर्णपणे बॅलेन्स आहे 110∠0° 110∠ 120° 110∠ 240° व्होल्ट हे फेज व्होल्टेज 5 j2 हा 3 फेज मधील लाईन्सचा इंम्प्पिडन्स आणि 10j8 ओहम लोड इंम्प्पिडन्स आहे तर तुम्ही पाहू शकता की हा लोडसुद्धा स्टार कनेक्टेड आहे आणि हा स्टार सोर्सला कनेक्टेड आहे आपण न्यूट्रल जोडत नाही कारण सिस्टीम ही बॅलेन्स आहे आपण प्रथम त्याचा सिंगल फेज इक्विवलेंट काढूया तर जेव्हा तुम्ही सिंगल इक्विवेलेंट काढणार तर तुम्हाला व्होल्टेज सोर्स 110∠0° मिळेल आणि नंतर तुमच्याकडे 5 j2 इंम्प्पिडन्स असेल आणि नंतर लोड इंम्प्पिडन्स 10j8 मिळेल तर हे तुमचे सिंगल फेज इक्विवलेंट सर्किट असेल येथे ZY5 j210j815j616 8 तर IaVanZY110∠0°16 8°A मिळेल तुमच्याकडे व्होल्टेज सोर्स पॉझिटिव्ह सिक्वेन्समध्ये असल्यामुळे लाईन करंटसुद्धा पॉझिटिव्ह सिक्वेन्स राहील म्हणून IbIa∠ 120°6

2°A असे असेल अशाप्रकारे आपण आजचे आपले लेक्चर समाप्त करत आहोत ज्यामध्ये आपण मुख्यतः Y Y जोडलेल्या बॅलेन्स सिस्टीमबद्दल चर्चा केली तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण स्टार डेल्टाबद्दल चर्चा करुया त्यालाच तुम्ही Y जोडलेली डेल्टा सिस्टीम म्हणू शकता धन्यवाद